सर्वांना नमस्कार आज आपण गुणाकार आणि भागाकार चर्चा करू आपल्याला आश्चर्य वाटले असेल की आपण बेरीज आणि वजाबाकीबद्दल चर्चा करीत आहोत आणि आपण गुणाकार आणि विभाजनाला स्पर्श केलेला नाही हे एक कारण आहे की ते खूप गुंतागुंतीचे आहे आणि आपल्याला पुन्हा पुन्हा बेरीज आणि वजाबाकीची आवश्यकता आहे आणि आपण कॉम्बिनेटरियल सर्किटबद्दल चर्चा करत होतो तर या दोनवर येण्यासाठी इतर मार्ग आहेत अनुक्रमे लॉजिक सर्किट संकल्पना परंतु कॉम्बिनेटरियल सर्किट आधारित बायनरी गुणाकार दृष्टिकोन आणि त्याचप्रमाणे बायनरी भागासाठी उद्यम करूया तर सुरुवातीला आपण बायनरी गुणाकार आणि भागाकार ही संकल्पना पाहू आणि नंतर अशाच एका लॉजिक सर्किटकडे पाहू येथे तुमच्या लक्षात आले असेल तर डेसिमल प्रमाणेच गुणाकार आहे परंतु आपण फक्त बायनरी अंक वापरत आहोत जर आपण 0 सह 0 सह गुणाकार करीत असाल तर निकाल 0 अर्थातच 0 असेल तर 0 बरोबर 1 असेल तर 0 सह 1 असेल तर 0 असेल तर 1 बरोबर 1 असेल 0 x 0 0 0 x 1 0 1 x 0 0 1 x 1 1 जर आपण मल्टीप्लॅन्ड x आणि मल्टीप्लेअर y पाहत आहोत ज्याला दोन्ही फॅक्टर म्हणतात आणि त्याचा परिणाम म्हणजे गुणाकार आहे जर आपण त्यांना सत्य सारणीच्या रूपात ठेवले तर संबंध x अँड y आहे y आता हे 1 बिट साठी आहे परंतु जर आपण बिट्सची संख्या वाढवत असाल तर येथे 2 बिट गुणकसह 4 बिट गुणाकाराचे उदाहरण आहे तर 13 आणि 2 चे उदाहरण घेतले आहे तर हे डेसिमल मध्ये 26 आहे तर ते येथे कसे येईल आपण प्रथम आपण डेसिमल गुणाकार च्या बाबतीत जसे शुन्य ने गुणले असते त्याप्रमाणे गुणाकार करू तर 1 1 0 1 ला 0 ने गुणाकार करणे ही केवळ 1 बिट प्रकारची असेल प्रत्येक गोष्ट म्हणजे 1 बिट ऑपरेशन तर हे आपण करीत असलेले अँड ऑपरेशन आहे म्हणून हे सर्व 0 बरोबर आहे तर मग हे आपण विचारात घेत नाही हे विशिष्ट ठिकाण आणि पुढील स्थान 1 1 0 1 ने गुणाकार केले आहे तर हे केवळ 1 1 0 1 आहे तर 0 येथे प्रथम m0 व्हॅल्यू म्हणून प्रथम युनिट स्थानी आणि 0 1 1 0 0 0 1 आणि 0 1 आणि हे 1 आहे जर तेथे एखादे कॅरी असेल तर आपण येथे सामान्य बेरीज करू ही संख्या 16 आहे हे 8 24 आहे आणि हे 26 आहे ते कार्य करते आपण हे पाहू शकतो आणि जर आपण गुणाकार करीत असताना कॅरीसह उदाहरण पहायचे असेल तर तर तेरा गुणिले तीन 39 बरोबर आहे तर हे आपले 1 1 0 1 आहे तर हे 1 थेट येथे येते आणि राहिलेले बेरीज प्रक्रियेद्वारे पुढे जाणे आवश्यक आहे तर 0 1 1 1 0 1 1 1 0 येथे एक कॅरी जनरेशन होते तर हे कॅरी आणि हे 1 तर 0 आणि एक कॅरी येथे तयार होते तर हे कॅरी अंतिम कॅरी आहे आणि आपण हे 32 असल्याचे पाहू शकता आणि हे 3 एकत्र 7 आपल्याला माहित आहेत म्हणून 39 ते ठीक आहे काय त्याचप्रमाणे तुम्हाला माहित आहे की 4 बिट मध्ये 4 बिट गुणाकार जर तुम्ही पहात असाल तर आपल्याला 1 1 0 1 असे 1 0 1 1 म्हणून 13 ते 11 असे उदाहरण मिळाले म्हणजे हे डेसिमल मध्ये 143 आहे तर येथे प्रथम 1 1 1 0 1 सह गुणाकार नंतर 1 1 0 1 नंतर तो 1 बिटने हलविला गेला आहे म्हणून हा 1 थेट येथे येईल नंतर 0 गुणाकार केला तर सर्व 0 नंतर शेवटी 1 1 0 1 नंतर आपण जोडणे आणि आपण असे सादर केले की आपल्याला असे दिसेल की हे 128 आहे आणि हे चार 1s 15 म्हणजे 143 हे ठीक आहे का आपल्याला समजले आहे की डेसिमल गुणाकाराच्या संदर्भात बायनरी गुणाकार कसे केला जातो आता जर आपण या गुणाकाराची प्राप्ती करण्यासाठी हार्डवेअर किंवा लॉजिक सर्किटकडे पाहिले तर तर प्रथम तुम्ही 4 बिट गुणिले 2 बिट पहा तर या प्रकरणात ही एक 4 बिट संख्या आहे आता ती सामान्यीकृत केली गेली आहे यापूर्वी आपण विशिष्ट उदाहरण घेतले आहे तर 4 बिट संख्या ही कोणतीही गोष्ट असू शकते जी आपण x 3 x 2 x 1 आणि x 0 वापरुन दर्शवितो आणि हे y 1 आणि y 0 आहे तर प्रथम आपण y0 वापरून x3 x0 चा गुणाकार करू तर म्हणून हे x3 x2 x1 x0 अँड y0 आहे हे येथे प्रस्तुत केले जाईल हे स्पष्ट आहे का आणि मग हे y 1 अँड्ड x 3 ते x 0 आणि जेव्हा आपण बेरीज कराल तेव्हा हे दोन्ही एड होतील आणि मग हा समावेश m1 म्हणून येईल आणि तेथे एक कॅरी असू शकेल आणि त्या सर्व गोष्टी घडतील तर आपण संबंधित सर्किट पाहिल्यास एक संभाव्य सर्किट तर एन्ड गेटची पहिली बँक २ इनपुट अँड गेट यातील प्रत्येक केस मध्ये एक इनपुट y0 आहे आणि दुसरे इनपुट पहिल्या प्रकरणात x 3 आहे शेवटच्या प्रकरणात x 0 बरोबर तर हे x 0 y0 थेट अँड होऊन m0 मिळेल आणि जे काही जनरेशन होते ते येथे x 1 y 0 पुढील जोडले जाईल याला आंशिक गुणाकार म्हणतात ठीक आहे तर या प्रकरणात पुढील प्रकरणात आपण पहाल की यातील सर्व y1 आहेत हे y1 बरोबर आहे आणि हे x3 ते x 0आहे तर या अँड गेट द्वारे जे काही जनरेशन केले गेले आहे त्याला x1 y 0 बरोबर मिळविले जाईल आणि त्या बरोबर जे काही आऊटपुट येत आहे त्याचा अर्थ असा आहे की येथे एम 1 म्हणून जात आहे आणि कॅरी पुढील ठिकाणी दिली जाईल x2 y 0 x1 y1 ची बेरीज होईल मागील टप्प्यातून कॅरी येत आहे आणि हे आऊटपुट m2 आणि असेच पुढे जाईल तर आपल्यास माहित असलेल्या 4 बिट संख्या हे बिट्स येथे आहेत m आणि हे n आहे प्रॉडक्टमध्ये एकूण एम प्लस एन बिट्सची संख्या शक्य आहे तर आता आपण जरा अधिक जटिल गोष्ट पाहतो तर हे 4 बिट क्रॉस 4 बिट गुणाकार आहे म्हणूनच आपण जाणता थोडेसे आपण पाहता त्यासाठीची जटिलता आपण त्यासाठी संयोजित लॉजिक सर्किटशी संबंधित चर्चेच्या शेवटी ठेवली आहे तर स्टेज बाय स्टेजची ही व्यवस्था आहे तर आपण हे पाहिले आहे की ते 4 बिट बाय 2 बिट होते ते म्हणजे बँक ऑफ बॅनर आहे जिथे आपण निकाल संपविला होता आता तेथे आणखी 2 बिट आहेत 3 रा बिट आणि 4 था बिट ज्यासाठी आपल्याला असे दिसते आहे की अशा आणखी दोन बँकांची बँक ठीक आहे आणि हे आपल्याला शेवटी देईल मी एम 7 वर काहीही नाही योग्य आणि हे समजून घेण्यासाठी आपण एक उदाहरण पाहू या कारण ही जागा आधीच अनाड़ी आहे मी ते उजव्या बाजूला नेले आहे परंतु हे समजणे कठीण होणार नाही आणि आपण कोणते उदाहरण घेऊ तर आपण हे 13 उदाहरणांच्या 11 उदाहरणाद्वारे निश्चित करू आणि आपण हे पाहू शकतो की हे हार्डवेअरमध्ये कसे कार्य करते या विशिष्ट अॅडर आधारित व्यवस्थेमध्ये तर 13 x 3 ते x शून्य आणि 11 येथे आहे y 3 ते y येथे काही नाही तर पहिली पंक्ती ही x 3 ते x शून्य आहे म्हणूनच हे आपले 0 आहे ज्याबद्दल आपण बोलत आहोत ही पहिली पंक्ती अॅडर इनपुट आहे तर ही पहिली पंक्ती अॅडर इनपुट आहे तर हे 0 या विशिष्ट ठिकाणी आहे आणि त्या नंतर x 3 y 1 म्हणून x 3 y १ तर जेव्हा आपण गुणाकार करतो या सर्व गोष्टी 1 1 0 1 बरोबर आहे तर हे आपल्याला 1 1 0 1 आहे आणि दुसरे एक हे या विशिष्ट अॅडरचे इतर इनपुट आहे हे x 3 x 2 x 1 x 0 एन्ड एंड y 0 आहे y 0 1 आहे So that is also giving you 1 1 0 1 right So this 1 1 0 1 is a shifted version you see here it is 0 right and here it is not getting added with anyone so this is your 1 1 0 1 right So this 1 is finally directly going here as an output right for the product generation So these are the inputs of the this half adder bank of half adder that your bank of adder you are having the first one is half adder rest of full adder is it ok So when you add it up when you add it up then what you see this is 0 1 is 1 1 0 is 1 तर ते तुम्हाला 1 1 0 1 बरोबर देखील देत आहे तर ही 1 1 0 1 ही स्थानांतरित केलेली आवृत्ती आहे जी आपण येथे पाहत आहात ती 0 आहे आणि येथे ती कोणाबरोबर जोडली जात नाही म्हणून हे आपले 1 1 0 1 बरोबर आहे तर हा 1 शेवटी गुणाकार जनरेशन साठी थेट येथे जाईल तर हा अर्धा अॅडर हाफ अॅडरची बँक आपल्याकडे जो पहिला अॅडर बँक आहे तो अर्धा अॅडर आहे तर उर्वरित संपूर्ण अॅडर हे ठीक आहे का जेव्हा आपण हे जोडता तेव्हा आपण हे जोडता मग जे आपल्याला हे दिसते 1 ते 1 1 1 0 आहे 1 आहे हे एडर चे इनपुट आहे तर हा हाफ अॅडर हे फुल एडर आउटपुट पुढच्या एडर इनपुट आहे यापुढच्या सेठ ला गेलेल्या इनपुट मधून आउटपुट मिळेल आधीच्या स्टेज मधून आलेला कॅरी आपल्याला येथे दिसत आहे पुन्हा y2 आणि x3 x2 x1 x0 यांचा गुणाकार केल्यावर y y2 झिरो असल्यामुळे झिरो येईल तर आपण हे येथे 0 0 0 0 बरोबर पाहत आहोत बरं आहे का नंतर पुन्हा आपण त्यात भर घाला आणि त्याचा अतिरिक्त निकाल येईल हा अतिरिक्त निकाल येथे येत आहे हा अतिरिक्त निकाल येथे येत आहे हा अतिरिक्त निकाल येथे येत आहे हा अतिरिक्त निकाल येथे येत आहे कॅरी असेल तर येईल आणि मग पुन्हा आपण अँड केल्यास यास 1 1 0 0 सह 1 ने गुणाकार करा तर हे 1 1 0 1 नंतर पुन्हा आपल्याला परिणाम दिसतील तर 0 1 ही 1 0 0 1 1 0 आहे की 1 येथे येत आहे 1 1 0 घेऊन जा आणि हे 1 बरोबर आहे तर आपण हे सर्व गोळा करता आणि ते आपल्याला आपला अंतिम निकाल देत आहे जे 1 ट्रिपल 0 1 1 1 1 ठीक आहे तर वेळेच्या कमतरतेमुळे मला म्हणायचे आहे अन्यथा आपण त्यांना येथे स्वतंत्र ठिकाणी ठेवू शकता हे परंतु मोठ्या चित्रात आपण त्या सर्व मूल्ये ठेवू शकता आणि एकामागून एक त्यास जोडत राहू शकता आणि आपण शोधू शकता की आपण या निकालावर पोहोचू शकता ठीक आहे आणि इतर संख्यांच्या संचासाठीही आता आपण भागाकारकडे वळू शकतो तर बायनरी भागाकार या प्रकरणात आपल्याकडे दोन आउटपुट ठीक आहेत एक भागाकार आहे बाकी उर्वरित आणि भाजक ला भाज्य भाग लावला जात आहे आणि जर डिव्हिडंड कॅपिटल D डिव्हिजन d भाग क्यूद्वारे आणि बाकी आरद्वारे दर्शविले असेल आणि विभागणी कशी अंमलात आणली जाऊ शकते आपण आपल्या डेसिमल विभागात जे केले त्यासारखेच आहे तर जर आपण असे म्हणाल तर 1 1 1 1 ने 1 1 ने विभाजित केले आहे D d x q r तर या सर्व प्रथम 1 0 लहान आहे म्हणून जेव्हा आपण 0 ने गुणाकार करायचे असल्यास किंवा अग्रगण्य 0 चा काही अर्थ नाही तर 0 0 आहे जर आपण वजाबाकी केली तर आपल्याला फक्त 1 0 मिळेल आणि नंतर आपण पुढील बीट घ्या म्हणजे ते 1 0 आहे तर आता येथे आपल्यास 1 मिळू शकेल शक्यता फक्त 1 आहे किंवा 0 ही नाही म्हणून 1 म्हणजे हे 1 1 ठीक आहे जर आपण हे 0 वजा केल्यास हे 1 आहे आणि आपण घेतलेले हे बोरो येथे होते म्हणून 1 1 हे आता रद्द होतेa तर आपल्याला 1 0 मिळेल नंतर आपण पुढील मूल्य घ्या तर मुळात हे 1 आहे म्हणून हे 1 0 आहे तर पुन्हा 1 तिथे जाईल म्हणून 1 1 बरोबर आणि पुन्हा पुन्हा आपण वजा केल्यास तुम्हाला 1 0 मिळेल आणि ते येथेच थांबेल तर आपला भाग 1 1 सर्व ठीक भाग 1 1 आहे आणि उर्वरित 1 0 बरोबर आहे तर 1 0 1 1 आहे तर आपल्याकडे जे आहे ते 3 आहे आणि आपण 3 बरोबर भागाकार करत आहात आपल्याला भाग 3 आणि उर्वरित 2 ते 3 ते 3 अधिक 2 ते 11 आहे ते ठीक आहे तर ते 2 बिटने 2 बिटने विभाजित झाले जर आपल्याकडे मोठ्यासह उदाहरण मिळाले असेल तर हे 4 ने भाड्याने जाईल जरा ठीक आहे मुळात आपण प्रथम घेतलेली पहिली घटना 1 1 0 1 येथे आपण वजा केल्यास आपल्यास 1 हक्क मिळतो केवळ 1 आणि 2 अग्रगण्य 0 s बरोबर तर आपण येथून 1 1 आणा परंतु नंतर आपण ही संख्या लहान आहे तर 0 तुम्हाला भाग्य म्हणून घ्यावे लागेल आता त्याची अंमलबजावणी करण्यासाठी आपण पुन्हा अॅरे बेस्ड स्ट्रक्चर बघू आणि या अॅरेमध्ये आपण क्रॉस पॉईंटवर एक युनिट सेल वापरू तर येथे हा युनिट सेल काही ठीक दिसत आहे हे योग्य आहे काय ते आपण समजावून सांगू आणि आपण त्याचे पहिले उदाहरण पाहिले आणि म्हणूनच म्हणून या युनिट सेलला आपण येथे जे इनपुट x आणि y पाहत आहात ते मिळाले आहे आणि हे एक पूर्ण वजाबाकी आहे x वजा y पूर्ण वजाबाकी ठीक आहे वजाबाकी आपण 2 'चे पूरक योग्य वापरुन शिकलो आहोत परंतु मानक वजाबाकी पूर्ण वजाबाकी सर्किट तसेच असू शकते तर उदाहरणार्थ हे पूर्ण वजाबाकी सत्य टेबल ठीक आहे तर हे बोरो इन आहे हे बोरो आऊट आहे हा फरक आहे आणि ही x मधून वाय वजा केला जाईल तर 0 0 हे 0 आहे 0 1 x वजा आपण इतकेच बोलत आहात तर फरक 1 आहे आणि बोरो 1 आहे 1 0 हे 1 आहे कोणतेही बोरो घेण्याची आवश्यकता नाही 1 1 हे 0 0 आहे तर हे 0 0 आहे परंतु मागील टप्प्यातून बोरो आहे बोरो इन तर मुळात ते 0 वजा 1 असते तर हे 1 आहे तर हे 1 1 आहे तर हे मुळात ० वजा २ होते ते 1 अधिक 1 2 होते तर जर तुम्ही मागील टप्प्यातून बोरो घेतले तर बोरो म्हणजे 1 म्हणजे 2 ते मागील टप्प्यापासून होते कारण ते एक उच्च स्थान आहे तर फरक ० आहे तर १ १ हा ० ० आणि १ १ १ असेल तर मुळात १ आणि तुम्ही घेत असाल तर ते 3 min वजा होईल ते १ आणि १ २ तर मुळात १ बोरो आणि 3 वजा 2 म्हणजे 1 तर अशा प्रकारे आपण सत्य सारणी मिळवू शकता आणि जर तुम्ही आताचे समीकरणकडे पाहिले तर तुम्हाला दिसेल की येथे केवळ विचित्र संख्या असलेल्या प्रकरणांमध्ये फरक येत आहे तर हे 0 ठीक आहे तर पुन्हा येथे येथे मुळात हे xy x आणि बी इन दरम्यान आहे आणि त्याचप्रमाणे जर आपण बी आउट वर पाहिले तर ते x प्राइम y प्लस x प्राइम बी इन प्लस y बी इन आहे हे वाहून नेण्यासारखेच आहे परंतु कॅरी जनरेशनच्या बाबतीत हे x प्राइम नव्हते हे सी इन होते कॅरी इन ठीक आहे bin तर अशाप्रकारे आपल्याला संपूर्ण सबट्रॅक्टर सर्किट ठीक मिळेल आता हे पूर्ण वजाबाकी इनपुट बी इन आहे आणि आउटपुट बी आउट आहे ठीक आहे आणि नंतर हे पूर्ण वजाबाकी आउटपुट 2 ते 1 मल्टिप्लेसर ठीक आहे तर तेथे एक सिलेक्ट लाईन 1 आहे सिलेक्ट डिझाईन 2 ते 1 मल्टिप्लेसर सर्किट आणि आपल्यास आधीपासून माहित असलेले संबंध निवडा जर हे 0 असेल तर येथे इनपुट 0 असेल तर x युनिट सेल आऊटपुट म्हणून पास होईल तेथे कॅच आहे त्या बद्दल चांगली गोष्ट आहे संपूर्ण वजाबाकी अल्गोरिदम किंवा ज्या दृष्टीकोनातून आपण पाहू जर हे ० असेल तर या विशिष्ट सेलमध्ये त्याचे वजा करायचे आहे जे केवळ वजाबाकी परिणाम नाही नाही फरक नाही ठीक करते आणि जर हे 1 असेल तर फरक पास होईल फरक पास होईल तर आपल्याला याची नोंद घेण्याची आवश्यकता आहे आणि हीच गोष्ट आहे आणि इतर आउटपुट काय पहाल की येथे जे काही केले जात आहे तेच माहिती समान निवड इनपुट पुढील टप्प्यात जाईल तर असे इतर काही सेल असू शकते जे तुम्हाला माहिती असलेल्या प्रकारचे विचारत असेल त्या विशिष्ट टप्प्यासाठी मल्टीप्लेसरसाठी इनपुट निवडा हे स्पष्ट आहे का म्हणून बोरो इन बोरो आऊट ज्या नंबरवरून ही संख्या वजा करावी लागेल आणि शेवटी ज्याचा परिणाम ज्यामधून तो सिलेक्ट इनपुटच्या आधारावर वजा केला जाईल आणि अशाप्रकारे आपण युनिट सेलचे प्रतिनिधित्व करतो तर ही संबंधित माहिती आहे तर बोर इन आउटपुट निवडा इनपुट निवडा किंवा बोरो घ्या ही वजा करण्याची संख्या आहे हे सबट्रेन्ड आहे हे मिनुएंड आहे आणि हे आउटपुट आहे की ते मिनीएंड आहे किंवा फरक ठीक आहे तर पुन्हा जटिल सर्किट ठीक आहे परंतु हे 4 बिट क्रमांकाद्वारे 7 बिट संख्येचे विभाजन करीत आहे जर तुम्हाला 8 बिट संख्या भागवावयाची असेल तर तुम्हाला माहिती आहे 4 बिट नंबर नंतर येथे आणखी 1स्टेज असणे आवश्यक आहे जोडणे आवश्यक आहे ठीक आहे तर ठीक आहे हे पहावे लागेल आणि आपल्याला दिसेल की ही व्यवस्था आपण सामान्यत विभाजित करतो आपण उच्च बिट्समधू विभाजित करतो तर D 6 येथे D 6 D 5 D 5 D 4 D 3 नंतर D 2 D 1 D शून्य आहे तर हळूहळू हे उजवीकडे शिफ्ट होईल तर गुणाकारांच्या अनुक्रमिक तर्क आधारित सर्किट विकासात आणि आपल्याला माहिती आहे की विभाजक कोणत्या प्रकारचे शिफ्ट आवश्यक आहे डावे उजवे या सर्व गोष्टी विचारात घेतल्या आहेत तर हे सर्किट आहे आणि आता आपण काय पाहू शकता की हे बोरो काढले जात आहे जे उत्पन्न घेते त्याचे जनरेशन स्वरूप प्रत्यक्षात मल्टीप्लायर निवडलेले इनपुट म्हणून दिले जाते तर शेवटच्या टप्प्यात एखादी कॅरी तयार केल्यास कॅरी जनरेशन होते हे 1 आहे म्हणून हे 0 ओके होईल तर जेव्हा कॅरी जनरेशन होते नंतर परत गेल्यास येथे झिरो आल्यामुळे तो नंबर ज्यामधून वजा करायचा तो येथे येईल किंवा फरक येईल आणि कैरीचा उलट भाग मधून भागाकार मिळेल आणि बाकी मिळेल असे अल्गोरिदम येथे येईल आणि युनिट सेल बेस अरे डिव्हायडर सर्किट मिळेल तर आपण घेतलेले उदाहरण हेच आहे जे आपण यापूर्वी घेतले होते ते 117 बरोबर 13 ने विभाजित केले आहे तर हा लाभांश आहे आणि हा भागाकार ठीक आहे तर डिव्हिडंड मग हे बिट्स D6 ते D शून्य आहेत ते तिथे आहेत तर प्रथम आपण D6 D5 D4 D3 घेऊ तर हे 1 1 1 0 आहे म्हणून हे D 6 D 5 D 4 आणि D 3 आहे ते निळ्या रंगात आहे आणि भागाकार 1 1 0 1 आहे म्हणून हा भागाकार तपकिरी रंगात आहे तो ठीक आहे मग आपण काय करत आहात आपण वजाबाकी करीत आहोत आणि प्रत्येक वजाबाकीमध्ये आपण बोरो घेत आहोत तर ० १ वजाबाकी ० वरून ० म्हणजे १ बरोबर आहे तर हे बोरो येथे 1 1 0 बरोबर 1 1 0 पुन्हा 1 1 0 वर येत आहे तर अंतिम वाहून बोरो 0 बरोबर आहे तर त्याचे इन्व्हर्टेड 1 आहे ते म्हणजे आपले क्यू 3 ठीक आहे तर हे 1 बरोबर आहे आणि हे आपण पाहू शकता की जेणेकरून अंतिम काढले जाणे अंतिम आहे तर जेव्हा क्यू 3 आहे तेव्हा फरक निकाल पुढील घटकाच्या पुढच्या स्तरावर जाईल ही गोष्ट ग्रुप ओके तर येथे आपण हे पाहू शकता म्हणजे हे आपले 1 1 हे 0 आहे येथे येत आहे हे वजाबाकी 0 आहे हे वजाबाकी 0 सर्व ठीक आहे या प्रकरणात वजाबाकीचा निकाल 0 पासून 1 वजाबाकी म्हणजे 1 येथे येत आहे तर हे आपल्याला बिटसाठी मिळणारे बिट्स आहेत आणि सबट्राहेंडसाठी प्रथम ते 0 असे आहे जेणेकरून येथे 0 आहे आणि पुढे आपले D 3 D 2 D 1 D 0 म्हणून 1 1 0 1 तर D 2 ची ओळख होईल D 6 ते D 3 तिथे होते म्हणून D 2 गेटिक्स येथे सादर होत आहे तर D 2 आहे 1 1 1 0 नंतर ते 1 आहे तर हे 1 येथे येत आहे पुढे आपण या विशिष्ट संचाची पुन्हा वजाबाकी करा उजवी तर हे आपले आहे आपण येथे आहात तर 1 1 0 0 ते 1 हे 1 0 वजा 1 म्हणजे 1 बोरो 1 1 1 0 0 हे 2 बरोबर आहे तर हे ० आहे तर हे पुन्हा १ आहे तर हे ० वजा १ असेल तर १ आहे आणि नंतर एक ण घ्यावे लागेल जे ठीक आहे तर हे आहे एक बॅरो आउट आहे तर हा तुमचा भागाकार q2 आहे मल्टिप्लेसर इनपुट तर जेव्हा हे 0 असेल तेव्हा मायनुंड फरक नाही पूर्ण वजाबाकीच्या पुढच्या स्तरावर येईल तर येथे हा निकाल 0 येणार नाही म्हणून हा 0 येथे येईल तर ही 0 येथे येईल येथे 1 येथे येईल आणि हे 1 येथे येईल फरक नाही हे आपण पाहिले मल्टिप्लेसरचे ऑपरेशन तर आता या विशिष्ट वजाबाकीसाठी आपण D 1 म्हणून 0 ओळख करुन घेत आहोत आणि ज्याचे वजा करायचे आहे ते हे तपकिरी रंगात 1 1 0 1 आहे आणि या विशिष्ट जागेसाठी ते फक्त 0 योग्य आहे तर मग आपण पुन्हा वजाबाकी करू आणि पाहू तर 0 ते 1 आपल्याकडे 1 बोरो आहे तर 1 1 ते 0 1 1 ते 0 1 ते 0 हे 1 बरोबर आहे नंतर 1 ते 1 ते 0 हे पुन्हा 1 असेल आणि नंतर बोरो घ्या तर तेथे परत एक बोरो आहे जे विद्यमान आहे म्हणजे त्याचे व्युत्क्रम 0 आहे तर तुम्हाला क्यू 1 मिळेल आणि नंतर हे 0 आहे तर आता या विशिष्ट वजाबाकीसाठी आपण D 1 म्हणून 0 ओळख करुन घेत आहोत आणि ज्याचे वजा करायचे आहे ते हे तपकिरी रंगात 1 1 0 1 आहे आणि या विशिष्ट जागेसाठी ते फक्त 0 योग्य आहे तर मग आपण पुन्हा वजाबाकी करू आणि पाहू तर 0 ते 1 आपल्याकडे 1 तर 1 1 ते 0 1 1 ते 0 1 ते 0 हे 1 बरोबर आहे नंतर 1 ते 1 ते 0 हे पुन्हा 1 असेल आणि नंतर बोरो घ्या तर तेथे परत एक बोरो आहे जे विद्यमान आहे म्हणजे त्याचे व्युत्क्रम 0 आहे तर तुम्हाला क्यू 1 मिळेल आणि नंतर हे 0 आहे तर उर्वरित येथे 0 सर्व 0 आहेत माझ्या म्हणण्याचा अर्थ आर 3 आर 2 आर 1 आणि आर ठीक नाही हे 0 0 0 0 योग्य आहेत आणि आपला क्यू 3 क्यू 2 क्यू 1 क्यू शून्य आहे तर हा तुमचा क्यू is आहे आणि तुम्ही सर्व बोरो घेत असाल तर 1 0 0 1 ठीक आहे तर हे असे केल्याने आपण दुसर्या क्रमांकावर देखील प्रयत्न करू शकता आणि जिथेही आपण पाहिले आहे की केवळ 0 जोडली जात आहे किंवा पहिला टप्पा पूर्ण सबट्रॅक्टर आपल्याकडे हाफ सबट्रॅक्टर असू शकेल आपण त्या लॉजिक ट्रुथ टेबल किंवा सर्किटबद्दल चर्चा केलेली नाही परंतु आपण ते मिळवू शकतो ठीक आहे So with this we come to the conclusion of this particular class तर आपण या विशिष्ट वर्गाच्या निष्कर्षावर पोहोचू तर सेल अॅरेचा वापर करून त्यासाठी कॉम्बिनेटरियल सर्किट त्या व्यवस्थेत शिफ्ट करते आणि आपण यावर चर्चा केल्याप्रमाणे हे अनुक्रमित लॉजिक सर्किटद्वारे इतर काही व्यवस्थेद्वारे केले जाऊ शकते जे विशिष्ट अर्थाने काही विशिष्ट बाबतीत कार्यक्षम मानले जाऊ शकते त्यापैकी बरेच काही आपण नंतर घेऊ धन्यवाद